आजच्या व्याख्यान क्रमांक 57 मध्ये मी सर्वांचे पुन्हा स्वागत करतो आज आपण होमोजीनियस लीनियर समीकरण याचे सोल्युशन कसे शोधायचे या बद्दल बोलणार आहोत म्हणजेच विशेषतः आपण कॉम्प्लिमेंटरी फंक्शन जे होमोजीनियस लिनियर डिफरन्शियल समीकरण चे जनरल सोल्युशन आहे त्याबद्दल अधिक माहिती घेणार आहोत त्याचबरोबर आपण कॉम्प्लिमेंटरी फंक्शन शोधण्याच्या वेगवेगळ्या पद्धती बद्दल सुद्धा बोलणार आहोत तर आपल्याला माहीतच आहे की होमोजीनियस लीनियर समीकरण चे सोल्युशन हे कॉम्प्लिमेंटरी फंक्शन असते तर या ठिकाणी आपण n ऑर्डर चे लिनियर होमोजीनियस डिफरन्शियल समीकरण विथ कॉन्स्टंट कोएफीशंट्स बघणार आहोत तर इथे अशा समीकरणाचे कोएफीशंट्स हे असे n स्थिरांक असणार आहेत

तर मागील व्याख्यानांमध्ये आपण पाहिले आहे की वर दिलेले समीकरण हे आपण ऑपरेटर चा वापर करून याप्रमाणे लिहू शकतो त्याच बरोबर आपण हे सुद्धा पाहिले आहे की अशाप्रकारे मिळणारे समीकरण हे एखाद्या बिजगणीता मधील D च्या संदर्भातील पॉलीनोमियल सारखेच असते त्यामुळे आपण अशा प्रकारची पॉलीनोमियल ही फॅक्टराइज करून लिहू शकतो आणि आपण हे देखील सिद्ध केले आहे की मूळचे गणित आणि फक्टराइज करून आलेले समीकरण हे दोन्ही समान आहेत तर हे आता शून्य होत आहे इथे आपण होमोजीनियस समीकरण बद्दल बोलत आहोत त्यामुळे समीकरणाची उजवी बाजू ही शून्य घेण्यात आलेली आहे त्यामुळे आपण पॉलीनोमियल मध्ये असलेला ऑपरेटर D याला एखाद्या अंका प्रमाणे घेऊ शकतो त्यावर गुणाकाराचे नियम लागू होतात हे आपण मागील व्याख्यानात बघितले आहे तर आज आपण इथे दिलेल्या डिफरन्शियल समीकरण चे सोल्युशन शोधणार आहोत आणि सहजतेसाठी आपण सेकंड ऑर्डर डिफरन्शियल समीकरण घेणार आहोत म्हणजे सेकण्ड ऑर्डर लिनियर होमोजीनियस डिफरन्शियल समीकरण ज्यामध्ये फक्त दोन कोएफीशंट्स जसे की आणि असतील तसेच संपूर्ण समीकरणाची उजवी बाजू शून्य असेल तर मग याचे जनरल सोल्युशन कसे मिळवायचे लीनियर समीकरणाचे कॉम्प्लिमेंटरी फंक्शन कसे मिळवायचे त्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला दिलेले गणित ऑपरेटरच्या स्वरूपात लिहिणे गरजेचे आहे तर इथे दिलेले गणित हे तर वर दिलेल्या समीकरणाचे ऑक्झिलरी समीकरण हे अशा स्वरूपात येईल इथे आपण वर तयार केलेल्या ऑक्झिलरी समीकरणाचे रूट्स समान नाहीत असे समजणार आहोत तर असे ऑक्झिलरी समीकरण आपण कसे मिळवणार आहोत तर त्यासाठी आपल्याला ऑपरेटर समीकरण चा वापर करावा लागेल ज्यामध्ये आपण सहजते साठी D च्या जागी m घेणार आहोत त्यामुळे दिलेली पॉलीनोमियल ही अशा स्वरूपात येईल इथे सुरुवातीला आपण रूट्स समान नाहीत असे गृहीत धरणार आहोत याचाच अर्थ असा की ऑक्झिलरी पॉलीनोमियल ला पुनरावृत्तीत झालेले रुट्स असणार नाहीत तर असे समजा की वर दिलेल्या ऑक्झिलरी पॉलीनोमियल ला हे दोन पुनरावृत्तीत न होणारे रूट्स आहेत म्हणजेच हे ऑक्झिलरी पॉलीनोमियलचे वेगवेगळे दोन रूट्स आहेत कारण डिफरन्शियल समीकरण ची ऑर्डर दोन आहे तर आता आपण हे दिलेल्या ऑक्झिलरी पॉलीनोमियलचे वेगवेगळे दोन रूट्स आहेत असे समजूयात मग खाली दिलेल्या होमोजीनियस डिफरन्शियल समीकरण चे सोल्युशन कसे असेल तर आता वर दिलेले समीकरण हे फक्टराइज करून चा वापर करून ऑपरेटर च्या मदतीने पुढील प्रमाणे लिहिता येईल तर सुरुवातीला आपण अशा प्रकारचे समीकरण बघूया वर घेतलेल्या समीकरणाचे सोल्युशन हे या समीकरणाचे सोल्युशन असेल त्यामुळे जर तुम्हाला इथे या समीकरणाचे सोल्युशन मिळाले तर अशा समीकरणाचे सोल्युशन म्हणजेच फंक्शन y हे राहिलेल्या दुसऱ्या फॅक्टर ला म्हणजेच सुद्धा साध्य करेल आणि आपल्याला उजवी बाजू शून्य मिळेल तर अशा प्रकारची युक्ती वापरून आपल्याला या डिफरन्शियल समीकरणाचे सोल्युशन शोधावे लागेल आणि इथे आपल्याला ज्या कोणत्याही प्रकारचे सोल्युशन मिळेल तेच सोल्युशन दिलेल्या डिफरन्शियल समीकरणाचे सोल्युशन असणार आहे अशा प्रकारच्या समीकरणाचे सोल्युशन आपण कसे मिळवणार आहोत तर असे सोल्युशन मिळवणे हे खूप सोपे आहे कारण तयार झालेले समीकरण हे पहिल्या ऑर्डरचे डिफरन्शियल समीकरण आहे आणि आपण ते या स्वरूपात लिहू शकतो आणि व्हेरिएबल सेपरेबल पद्धतीचा उपयोग करून सहज सोडवू शकतो y एका बाजूला घ्या आणि dx दुसऱ्या बाजूला घ्या मग त्याचे इंटिग्रेशन करा आतापर्यंत केलेले सर्व काम आपण येथे पुन्हा करू शकतो जसे की या समिकरणा साठी केल्यावर काय होईल वर दिलेल्या समीकरणाचे सोल्युशन हे या समीकरणाचे देखील सोल्युशन असणार आहे त्यामुळे आधी सांगितलेली पद्धत इथे उपयोगात येईल तर आता इथे नीट पहा जर आपण पुढे दिलेले समीकरण हे जर y साठी सोडवले तर आपल्याला असे सोल्युशन मिळेल म्हणजेच दुसऱ्या समीकरणासाठी आपल्याला हे सोल्युशन मिळेल आता आपल्या जवळ दिलेल्या डिफरन्शियल समीकरणाचा दोन वेगवेगळी सोल्युशन आहेत पहिले सोल्युशन हे आहे तर दुसरे सोल्युशन हे आहे आणि ते एकमेकांशी लिनिअरली इंडिपेंडंट आहेत आपल्याला आणखीन एक महत्त्वपूर्ण माहिती अशी आहे की जर आपल्या जवळ 2 लिनिअरली इंडिपेंडंट सोल्युशन असतील तर त्यांचे लिनियर कॉम्बिनेशन म्हणजेच अशाप्रकारचे समीकरण हे देखील दिलेल्या डिफरन्शियल समीकरण ला साध्य करत असते तर अशा परिस्थितीत आपल्या जवळ काय आहे तर दिलेले समीकरण हे सेकंड ऑर्डर चे असल्यामुळे आपण दिलेल्या डिफरन्शियल समीकरण चे जनरल सोल्युशन दोन्ही समीकरणांचा वापर करून सहज लिहू शकतो त्यामुळे हे दिलेल्या सेकंड ऑर्डर डिफरन्शियल समीकरणाचे जनरल सोल्युशन आहे तर मग आत्तापर्यंत आपण काय शिकलो जड आपल्याजवळ सेकंड ऑर्डर चे लीनियर समीकरण असेल आणि ऑक्झिलरी समीकरणाचे हे एक समान नसलेले रूट्स असतील जे इथे आपण व्हेक्टर फॉर्म मध्ये लिहिलेले आहेत तर मग अशा समीकरणाचे सोल्युशन हे असे येईल परंतु इथे आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की हे वेगवेगळे आहेत आणि त्यामुळे आणि अशी दोन प्रकारची लीनियर अली इंडिपेंडंट सोल्युशन मिळत आहेत परंतु यासाठी हे वेगवेगळे असणे गरजेचे आहे जर आणि यांच्या किंमती सारख्या असतील तर यापासून मिळणारी फंक्शन्स लिनियरली इंडिपेंडंट होणार नाहीत म्हणून आणि सारखे असतांना जनरल सोल्युशन मिळविण्याचा आणखी एक मार्ग असायला हवा तर सर्वप्रथम आपण वेगवेगळे रूट्स असतानाची परिस्थिती पाहूयात ज्या वेळी रुट्स वेगवेगळे असतील त्या वेळी आपण अशाप्रकारे जनरलाइज करू शकतो तर जर आपल्या जवळ n ऑर्डर चे डिफरन्शियल समीकरण असेल आणि ऑपरेटर D चा उपयोग करून मिळालेल्या ऑक्झिलरी समीकरण ला असे n वेगवेगळे रूट्स असतील जे आपण खाली दिलेल्या समीकरणा मध्ये D च्या जागी m ठेऊन आलेल्या समीकरणापासून मिळवलेले आहेत तर जर तुमच्याजवळ या समीकरणाचे असे n वेगवेगळे रुट्स असतील तर आपण दिलेल्या गणिताचे जनरल सोल्युशन हे n लिनिअरली इंडिपेंडंट सोल्युशन ांचा म्हणजेच वापर करून लिहू शकतो तरी इथे असे n लिनिअरली इंडिपेंडंट सोल्युशन े उपलब्ध आहेत ज्यांचे लिनियर कॉम्बिनेशन घेतल्यावर आपल्याला जनरल सोल्युशन या स्वरूपात मिळेल मिळालेले सोल्युशन हे लिनियर होमोजीनियस डिफरन्शियल समीकरण से जनरल सोल्युशन आहे तर रूट्स वेगवेगळे असताना जनरलाईज्ड सोल्युशन कसे मिळवायचे हे आत्ता आपण पाहिले यानंतर आता आपण पुनरावृत्ती करणाऱ्या रुट्स बद्दल सविस्तर बोलणार आहोत तसेच जनरल सोल्युशन अशा वेळी कशा प्रकारे शोधणे गरजेचे आहे हे आपण पुन्हा सेकंड ऑर्डर डिफरन्शियल समीकरण च्या संदर्भाने पाहणार आहोत तर सेकंड ऑर्डर डिफरन्शियल समीकरण आपण या स्वरूपात लिहितो परंतु पुनरावृत्ती करणाऱ्या प्रकारामध्ये वर दिलेले समीकरण हे च्या घातांका मध्ये लिहिता येते कारण हे रूट पुनरावृत्ती करत आहे आता आपण इथे एक युक्ती वापरणार आहोत आपण असे ठेवणार आहोत इथे z ची किंमत नीट पहा त्यामुळे दिलेले समीकरण हे अशा स्वरूपात लिहिता येते आणि आता हे समीकरण आपण सुरुवातीला z साठी सोडवूयात आणि त्यानंतर y वाय साठी सोडवूयात मग अशा प्रकारे आपल्याला दिलेल्या समीकरणाचे सोल्युशन हे y च्या संदर्भात मिळणार आहे मग इथे असे मिळेल जे फर्स्ट ऑर्डर डिफरन्शियल समीकरण चे सोल्युशन आहे इथे हा समीकरणाचा स्थिरांक आहे आता आपण y ची किंमत शोधण्यासाठी हे समीकरण बघूयात सरलीकरण केल्यावर आपल्याला असे मिळेल आता आपल्याला हे समीकरण सोडवणे गरजेचे आहे कारण शेवटी आपल्याला सोल्युशन हे y च्या संदर्भात लिहिणे अपेक्षित आहे तर इथे y सोडल्यावर आपल्याला हे मिळेल जे अजून सरल केल्यावर मिळेल तर इथे दिलेले समीकरण हे y साठी लिनियर समीकरण आहे ज्याचा ईंटेग्रेटींग फॅक्टर हा असा आहे तर अशा लिनियर समीकरणाचे सोल्युशन कसे शोधायचे हे आपण मागील काही व्याख्यानांमध्ये बघितले आहे त्यामुळे तर आता वर दिलेल्या संपूर्ण समिकरणा वरून आपण त्याचे जनरलायझेशन करू शकतो समजा दिलेल्या लिनियर डिफरन्शियल समीकरण चे हे रूट आहे जे r वेळा पुनरावृत्ती झालेले आहे याचा अर्थ तिथे अजून काही रुट्स पुनरावृत्तीत झालेले असू शकतील तर इथे आपण असे गृहीत धरूया की हे रूट r वेळा पुनरावृत्ती झालेले आहे तर जर आपण असे गृहीत धरले की हे रूट r वेळा पुनरावृत्ती झालेले आहे तर आपल्याला खालील प्रमाणे सोल्युशन मिळेल आत्तापर्यंत आपण वेगवेगळ्या वास्तव संख्या किंवा पुनरावृत्ती करणाऱ्या संख्या या जर रूट असतील तर काय करावे लागेल हे सविस्तर बघितले आहे आता आपण इमॅजिनरी रूटच्या बाबतीत बघूया तर इमेजनरी रूट्स च्या बाबतीत सुद्धा आपल्याला सारखीच युक्ती वापरावी लागणार आहे तर आपण असे समजू या की आणि हे दिलेल्या ऑक्झिलरी समीकरणाच्या उकल आहेत म्हणजेच ते समीकरणाचे कॉन्जुगेट रूट्स आहेत आणि आता इथे आपण या आधी पहिल्या प्रकारांमध्ये बघितलेली असमान रूट्स ची पद्धत वापरणार आहोत कारण इथे सुद्धा रूट्स हे असमान आहेत त्यामुळे आपण आपले सोल्युशन याआधी बघितलेल्या फॉर्ममध्ये लिहिणार आहोत आता आपण वर बघितलेल्या प्रकाराचे जनरलायझेशन करण्याचा प्रयत्न करणार आहोत समजा आपल्याजवळ आणि हे कॉन्जुगेट रूट्स आहेत जे r वेळा पुनरावृत्तीत झालेले आहेत मग अशावेळी आपण सोल्युशन कसे लिहिणार आहोत तरी इथे कॉन्जुगेट रूट्स r वेळा पुनरावृत्तीत झालेले आहेत त्यामुळे वास्तव रोड च्या वेळी वापरलेली पद्धत इथे उपयोगात आणता येईल तर इथे ही टर्म सामायिक घेण्यात येत आहे म्हणजेच फक्त स्थिरांक असलेल्या टर्म्स या पॉलीनोमिल च्या आत मध्ये येणार आहेत

वरील समीकरणात वापरण्यात आलेले सर्व p आणि सर्व q हे वास्तव स्थिरांक आहेत तर आत्तापर्यंत घेतलेल्या सर्व गोष्टींचा सारांश आपण बघूयात तर आता माझ्याजवळ या स्वरूपातील एक डिफरन्शियल समीकरण आहे त्यापासून मला या फॉर्म मधील ऑक्झिलरी समीकरण तयार करावे लागेल जे मी D च्या जागी m ठेवून सहजगत्या मिळू शकतो आणि असे समजा की या ऑक्झिलरी समीकरण ला असे रूट्स उपलब्ध आहेत रूट्स जर असमान आणि वास्तव असतील तर आपण पहिल्या पद्धतीचा उपयोग करणार आहोत मग आता आपल्याजवळ अशा प्रकारचे जनरल सोल्युशन मिळेल जे वास्तव आणि असमान रूट्स असल्यावर मिळत असते या सोल्युशन मधील प्रत्येक घटक फंक्शन जसे की हे होमोजीनियस डिफरन्शियल समीकरण चे लिनियरअली इंडिपेंडंट सोल्युशन आहेत आणि त्यांचे लिनियर कॉम्बिनेशन हे दिलेल्या डिफरन्शियल समीकरण चे जनरल सोल्युशन तयार करते दुसऱ्या पद्धतीमध्ये आपण काही रूट्स हे वास्तव संख्या आणि पुनरावृत्ती करणारे होते तर काही रूट हे वास्तव संख्या आणि पुनरावृत्तीत न करणारे होते जसे की अशा परिस्थिती जनरल फॉर्म कसा लिहायचा या बद्दल अधिक माहिती घेतली आहे तर रूट्स पुनरावृत्ती करणारे असतील तर अशा प्रकारे लिनियर पॉलीनोमियल येत असते म्हणजे जर रुट्स ची दोन वेळा पुनरावृत्ती झाली असेल तर आपल्याला अशा प्रकारची लिनियर टर्म आणि स्थिरांक मिळत असतो त्यामुळे अशा प्रकारचे होमो जीनियस डिफरन्शियल समीकरण चे जनरल सोल्युशन मिळत असते तिसऱ्या प्रकारामध्ये आपण रूट्स हे कॉम्प्लेक्स आणि पुनरावृत्ती न करणारे असतील म्हणजेच या स्वरूपातील असतील ज्यामध्ये पहिले दोन रूटस आणि हे कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट आहेत परिस्थितीत दिलेल्या डिफरन्शियल समीकरण चे सोल्युशन म्हणजेच कॉम्प्लिमेंटरी फंक्शन हे कशा स्वरूपाचे असेल तर या ठिकाणी अशा स्वरूपाचे जनरल सोल्युशन मिळेल चौथ्या प्रकारामध्ये आपण कॉम्प्लेक्स पण पुनरावृत्ती न करणारे रूट्स बघितले आहेत तर अशा प्रकारामध्ये समजा रूट्स हे असे आहेत तर आपल्याला अशा प्रकारचे जनरल सोल्युशन मिळेल तर आता आपण आत्तापर्यंत बघितलेल्या सर्व प्रकारांचा सारांश पुन्हा घेणार आहोत तर ज्या वेळी आपल्याकडे पुनरावृत्ती न करणारे वास्तव रूट्स असते त्यावेळी आपण असे सोल्युशन लिहितो आणि जर आपल्याकडे पुनरावृत्ती करणारे वास्तव रूट्स असेल तर आपण पॉलिनोमिल प्रकारातील जनरल सोल्युशन लिहिण्याचा मार्ग निवडतो तर ज्या वेळी आपल्याकडे पुनरावृत्ती न करणारे कॉम्प्लेक्स रुट्स असतात त्या वेळी आपण असे जनरल सोल्युशन लिहितो परंतु ज्या वेळी आपल्याकडे पुनरावृत्ती करणारे कॉम्प्लेक्स रूट्स असतात त्यावेळी आपण e च्या घातांकाची टर्म सामायिक घेतो जसे की आणि त्याला पुनरावृत्ती करणारे रुट्स असल्यामुळे आणि अशा प्रकारच्या टर्मने गुणले जाते तर चला आता आपण दोन उदाहरणे घेऊन सोडवू यात तर या पहिल्या उदाहरणांमध्ये आपल्याला दुसऱ्या ऑर्डर चे डिफरन्शियल समीकरण सोडवायचे आहे दिलेले गणित हे होमोजीनियस लिनियर दुसऱ्या ऑर्डर चे डिफरन्शियल समीकरण आहे सर्वात प्रथम आपल्याला दिलेले गणित हे ऑपरेटरचा वापर करून लिहावे लागणार आहे जसे की तर एकदा आपल्याजवळ ऑपरेटेड फॉर्म असलेले समीकरण मिळाले की आपण अतिशय सोप्या प्रकारे कॅरॅक्टरिस्स्टीक समीकरण किंवा ऑक्झिलरी समीकरण लिहू शकतो इथे दिलेल्या समीकरणा पासून आपण ऑक्झिलरी समीकरण हे D च्या जागी m ठेवून मिळवू शकतो तर का आपल्या जवळ हे समीकरण आहे जे अतिशय सोप्या पद्धतीने सोडवता येते समीकरण सोडल्यावर आपल्याला असे रूट मिळतात तर आता आपल्या जवळ दिलेल्या ऑक्झिलरी समीकरणाचे रूट्स उपलब्ध आहेत ज्याची किंमत 2 आणि 3 आहे आपल्याला मिळालेले रुट्स वास्तव आणि असमान असल्यामुळे जनरल सोल्युशन हे आणि असे येईल हे सोल्युशन आपण मूळ गणितामध्ये ठेवल्यानंतर ते गणिताला साध्य करत आहे त्यामुळे आपले सोल्युशन बरोबर असल्याची खात्री करता येते दिलेल्या गणिताचे जनरल सोल्युशन हे पुढे दिल्याप्रमाणे येईल तर आता आपण चौथ्या ऑर्डर चे लिनियर डिफरन्शियल समीकरण घेऊयात आणि सोडण्याचा प्रयत्न करूयात आता वर दिलेल्या समीकरणाचे रूपांतर आपण ऑपरेटर फॉर्म मध्ये करणार आहोत त्यामुळे आपल्याला अशा स्वरूपाची सोल्युशन मिळेल या समिकरणा पासून ऑक्झिलरी समीकरण तयार करण्यासाठी आपण D च्या जागी m ठेवणार आहोत तयार झालेले समीकरण हे चौथ्या ऑर्डर चे असल्यामुळे त्याचे रूट्स शोधणे हे खूप अवघड आहे आपण हे समीकरण सोडल्यानंतर असे एकूण चार बुक्स मिळतात ज्यामध्ये शेवटचे दोन रूट हे एकमेकांचे कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट रूट्स आहेत तर आता आपल्याला वर दिलेल्या रुट्स चा वापर करून दिलेल्या गणिताचे जनरल सोल्युशन लिहिणे गरजेचे आहे पहिले दोन रूटस हे पुनरावृत्ती करणारे आहेत तर शेवटचे दोन रूटस हे कॉम्प्लेक्स आहेत जनरल सोल्युशन हे पुढीलप्रमाणे येईल पहिले दोन रूट हे पुनरावृत्ती करणारे असल्यामुळे जनरल सोल्युशन च्या पहिल्या टर्म मध्ये येईल आणि त्याचा गुणाकार बरोबर होईल तर आता आपल्याजवळ चार ऑर्डर असलेल्या समीकरणाचे जनरल सोल्युशन आहे ज्यामध्ये एकूण चार स्थिरांक उपलब्ध आहेत तर आत्तापर्यंतच्या व्याख्यानांमध्ये आपण म्हणजे होमोजीनियस डिफरन्शियल समीकरण चे जनरल सोल्युशन शोधण्याच्या पद्धती बघितल्या वर दिलेल्या समीकरणामध्ये हे ऑपरेटर ठेवल्यानंतर येणारे समीकरण दर्शवत आहे अशा प्रकारच्या डिफरन्शियल समीकरण च्या जनरल सोल्युशनला कॉम्प्लिमेंटरी फंक्शन असे आपण म्हणत आहोत तर आत्तापर्यंत घेतलेल्या सर्व पद्धती क्रमाने सांगायच्या झाल्या तर ऑक्झिलरी समीकरण तयार करणे हे फार महत्त्वाचे आहे आणि त्यानंतर त्याच्या रूट्सच्या प्रकारावर म्हणजेच वास्तव आणि वेगवेगळे किंवा वास्तव आणि पुनरावृत्ती करणारे किंवा कॉम्प्लेक्स किंवा कॉम्प्लेक्स आणि पुनरावृत्ती करणारे अशा प्रकारावर होमोजीनियस डिफरन्शियल समीकरण चे जनरल सोल्युशन आपण कसे लिहिणार आहोत हे ठरत असते तर पुढील व्याख्यानामध्ये आपण दिलेल्या नॉन होमोजीनियस डिफरन्शियल समीकरण चे सोल्युशन शोधण्यासाठी पर्टिक्युलर सोल्युशन कसे शोधायचे हे पाहणार आहोत तसेच पर्टिक्युलर सोल्युशन हे कॉम्प्लिमेंटरी फंक्शनमध्ये मिळवल्यावर येणारे नॉन होमोजीनियस डिफरन्शियल समीकरण चे जनरल सोल्युशन देखील बघणार आहोत तर इथे दिलेल्या यादीमध्ये या लेक्चर च्या तयारीसाठी वापरण्यात आलेल्या संदर्भांची माहिती देण्यात आली आहे तुम्ही लक्षपूर्वक व्याख्यान ऐकल्याबद्दल मी मनापासून आभार व्यक्त करतो